तर संगणकीय विचारांवर आपली अंतिम चर्चा तर हा प्रथम प्रश्न आहे जो आपल्याकडे येईल ठीक तर आपण येथे सरफेस ईंटेग्रेल दृष्टिकोन घ्याल की आपल्याला येथे बारीक विवेकबुद्धी करावी लागेल किंवा म्हणून हा पृष्ठभाग होता किंवा आपण व्हॉल्यूम घेता जिथे आपल्याकडे ही ग्रीड आहे ती येथूनच आता आपण हे कसे ग्रीड केले आहे हे आपल्याला कसे कळेल की आपल्याला मेक dl कसे शोधावे हे माहित आहे की आपण या समस्येकडे कसे जाल तर आपल्याला असे म्हणायला हवे की आपण या दोन पद्धतींचा अभ्यास केला होता हे आपल्याला माहित आहे की आपण त्यांना कोड केले आणि आपल्याला काही समाधान मिळाले आपल्याला कसे माहित पडेल कि आपण निवडलेला dl हा बरोबर आहे कि नाही ते हा एक महत्वाचा प्रश्न आहे असे दिसते कारण आपण चुकीचे dl निवडले असेल जर आपण हे दोन कोर्स निवडले असेल तर आपण फील्ड योग्यरित्या त्याचे दोन कोर्स दर्शवत नाही तर आपल्याला योग्य उत्तर मिळणार नाही दुसरीकडे मी dl खूपच बारीक करत असल्यास मला अचूक उत्तर मिळेल परंतु संगणकावर मला कदाचित 10 पट जास्त वेळ लागेल मग मी त्यावर खर्च केला पाहिजे तर आपण dl साठी योग्य उत्तरापर्यंत पोचलो आहोत की नाही हे कसे समजेल पुन्हा विचार करा हा सामान्य ज्ञानचा प्रश्न आहे की आपण कसे शोधाल विद्यार्थीः आणि जोपर्यंत आपल्याला एक समान मूल्य मिळत नाही तोपर्यंत आपण कोड चालवित राहाल हो तर तो असे म्हणत आहे की जोपर्यंत आपल्याला समान मूल्ये मिळत नाहीत तोपर्यंत कोड चालू ठेवा विद्यार्थीः ने करीता बरोबर सर्वात वरचा ने करीता बरोबर 400 बरोबर 500 ह्या सारखे हो तर ही संख्यात्मक अभिसरण याची कल्पना आहे जी त्यास औपचारिक शब्द आहे तर संख्यात्मक अभिसरण तर ते काय म्हणते हे म्हणते की या अक्ष वर माझ्याकडे dl ची व्हॅल्यूज आहेत आणि मी काय करू मी जेथे फिल्ड मोजत आहे त्या ठिकाणी मी एक स्थान घेतो तर हे निश्चित ठेवा आणि बदलत रहा तर समजा मी प्राप्त बिंदूवर E रचत आहे हे योग्य रचत राहील चला तर मग मोठ्या व्हॅल्यूज सुरू करूया आणि बारीक व्हॅल्यूज वर जाऊया तर dl मोठ्या संख्येने प्रारंभ होत आहे आणि कमी होत आहे तर हा उलटा प्रकारचा आपण विचार करू शकता 1 छेद dl जे आहे किंवा जे काही मुळात एखाद्या मोठ्या गोष्टीपासून सुरू केले पाहिजे बरोबर तर आपण खरोखर असे काही अस्थिरतेचे वागणे पाहु शकता जे अखेरीस काय होईल तेच आपणास येथे स्थिर उत्तर मिळेल बरोबर तर हे चढउतार पूर्णपणे अंकीय आहे आपण प्रत्यक्ष भौतिकशास्त्र समस्येचे निराकरण का करीत नाही कारण आपण पुरेसे रिझोल्यूशन असलेल्या फील्डचे प्रतिनिधित्व करीत नाही तर आपण समीकरणांची काही प्रणाली सोडवित आहात ज्याचे आपण काही निराकरण करीत आहात याचा प्रत्यक्षात वास्तविक अर्थ नाही तर कधी फील्ड्स वाढते तर कधी कमी होत असल्याचे आपल्याला आढळू शकते आपण समाधानाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आवश्यक निष्ठा जपू लागताच आपल्याला असे आढळेल की फील्ड्स असेच स्थिर आहेत मग आपण काय करावे आपण स्थिर बिंदू असलेल्या या बिंदूचा शोध घ्यावा आणि असे म्हणावे की हे योग्य मूल्य आहे म्हणून संगणकीय em मध्ये आपण लिहिलेला कोणताही कोड आपण एक संख्यात्मक अभिसरण चाचणी केली पाहिजे आणि सामान्यत केवळ एका बिंदूसाठीच नव्हे तर काही मुद्द्यांकरिता असे का केले पाहिजे कारण चुकून आपण एक बिंदू निवडला जो प्रत्यक्षात फील्ड नोड आहे जेथे फील्ड व्हॅल्यू 0 वर जाईल मग आपण विचार करत रहाल की माझा कोड काय देत आहे हे देखील वैध आहे परंतु आपण कदाचित विचार करू शकाल की आपल्या कोडमध्ये काही चूक आहे की आपल्याला 0 देत आहे बरोबर तर निवडा काही बिंदू आणि ते रूपांतरित झाले पाहिजे आणि मग तेच आपल्या dl चे मूल्य आहे ठीक आता लोकांनी या चाचण्या खूप केल्या आहेत बरोबर तर इथेही अंगठ्याचा नियम आहे की आपण आपला dl λ 5 ते λ 10 च्या श्रेणीमध्ये निवडा तर या प्रकरणात हे dl आहे या श्रेणीमध्ये निवडणे आपल्याला हा अंगठाचा नियम आहे ते चुकीचे किंवा बरोबर असू शकते जे ऑब्जेक्टवर अवलंबून असते परंतु सर्वसाधारणपणे आपल्याकडे चांगल्या वागणूकचे ऑब्जेक्टसाठी ते λ 5 आणि λ 10 च्या दरम्यान निवडा विद्यार्थी काय असेल λ ही घटना क्षेत्राची तरंगलांबी आहे बरोबर तर λ ही घटना क्षेत्र तरंगलांबी आहे हे आपल्यास वाजवी उत्तर देण्यासाठी पुरेसे आहे आपण समस्येवर अवलंबून λ 15 पर्यंत अगदी जाऊ शकता ठीक तर हे ठीक आहे आणि हे खरखरीत आहे बरोबर परंतु माझा अर्थ असा आहे की हे फक्त अंगठाचा नियम म्हणून वापरा आपल्या समस्येसाठी देखील चुकीचे असू शकते आपण ठीक तपासले पाहिजे ठीक आहे हे फक्त आपल्याला सांगण्यासाठी आहे की dl बरोबर दोन λ याने किंवा काही हास्यास्पदरीतीच्या मोठ्या संख्येने प्रारंभ करू नका हे निश्चितपणे कार्य करीत नाही आहे आणि निश्चितपणे λ 100 निवडणे आपल्यास माहित असलेले ओव्हरकिल नाही विद्यार्थीः माध्यमाच्या आत माध्यम मध्ये होय एक चांगला मुद्दा आहे बरोबर तर लॅम्बडाची काही व्हॅल्यूज आहेत जी माध्यम आहेत बरोबर तर मला माध्यमच्या आत काय म्हणायचे आहे तर लॅम्बडा बरोबर लॅम्बडा नॉट आहे विद्यार्थी ओमेगा नॉट वर अवलंबून ऑब्जेक्ट सामान्यत V2 तर n म्हणजे ऑब्जेक्ट चे अपवर्तक सूचकांक ठीक आहे तर मग काय आहे याचा निष्कर्ष काय आहे ते म्हणजे जर माझ्याकडे एखादे मोठे डायलेक्ट्रिक स्थिर खूप उच्च अपवर्तक निर्देशांक असणारे एखादे ऑब्जेक्ट असेल तर मला त्यास अगदी उथळ अपवर्तक निर्देशांक म्हणावे या तुलनेत अधिक बारीक ग्रीड करणे आवश्यक आहे बरोबर तर तुम्ही संगणन करीत आहात तर त्याच ऑब्जेक्टला अधिक चांगल्या डिस्क्रिटीझेशनची आवश्यकता असू शकते जर त्यास उच्च अपवर्तक निर्देशांक असेल तर तर हे लक्षात ठेवण्यासाठी काहीतरी आहे तर हे असे आहे की आपण येथे काय पाहिले त्याबद्दल थोडक्यात माहिती देऊ तर आरसीएसच्या पृष्ठभागावर आणि व्हॉल्यूममध्ये फरक आढळला आणि संगणकीय विचारांवर थोडस बोलुया म्हणूनच मला वाटते की CEM वरील पीटरसनच्या पुस्तकाचा पहिला अध्याय तो आपल्याला हा रडार क्रॉस विभाग देतो आणि अंदाजे अगदी छान देतो